सेंल कल्चर टेक्नॉलॉजी वर आधारित व्याख्यान मालिकेमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आठव्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा शेवटचा आठवडा आहे या 5 वर्गांच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर मोड्यूल्स आहेत या माध्यमातून तुम्हाला सध्या अस्तित्वात असलेली विकसित टेक्नॉलॉजी तसेच येणाऱ्या वीस ते पंचवीस वर्षाच्या काळात विकसित होणारी टेक्नॉलॉजी माहिती होईल आणि ही टेक्नॉलॉजी सेल कल्चरच्या विश्वामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणारी असेल आणि तुम्हाला यासाठी तयार असावे लागेल कारण तुमची पिढी या नवीन तंत्रज्ञानाला अवलंबनारी असेल या व्याख्यानामध्ये आपण मागच्या व्याख्यानात जेथे थांबलेलो होतो तेथून सुरुवात करू तुम्हाला आठवत असेल मागच्या व्याख्यानांमध्ये आपण स्नायू पेशींना वाढविण्यासाठी वापरणाऱ्या अनेक प्रकारांविषयी चर्चा केली शारीरिक स्नायू तसेच हृदयाचे स्नायू याबद्दल आपण चर्चा केली आपण हेही बघितले कशाप्रकारे स्लाइडिंग फिलामेंट सिद्धांत काम करते कशाप्रकारे स्नायू आकुंचन पावतात आपल्यासाठी हे माहिती करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की या टिशू मध्ये न्यूरॉन्स शारीरिक स्नायू हृदयांचे स्नायू अंतःस्रावी पेशींचे स्नायू असतात आणि ते फक्त विद्युत प्रक्रिया न करता यांत्रिक प्रक्रिया सुद्धा घडवून आणतात विशेष करून हृदयाचे मायोसाइट्स कंकाल स्नायू मी तुम्हाला कंकाल स्नायूंच्या वाढीबद्दल सांगितलेले होते ते छोटे मायोयुट्युब बनवितात नंतर ते मायोफायबर मध्ये रुपांतरीत होते अनेक मायोफायबर मिळून स्नायू बनवितात जर ते संकुचित कृती दाखवत असेल तर ती यांत्रिक प्रक्रिया आहे यांत्रिक प्रक्रिया फोर्स निर्माण करते फोर्स च्या आधारावर आपण सांगू शकतो की कोणत्या प्रकारचे स्नायू आहे तुम्ही त्यांची आण्विक बाजू सुद्धा विचारात घेऊ शकता जेव्हा आपण स्नायू बद्दल चर्चा करत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की स्नायू हे दोन 'की स्ट्रक्चरल प्रोटिन्स' नि बनतात मायोसिन आणि अॅक्टिन किंवा अॅक्टिन आणि मायोसिन स्लाइडिंग फिलामेंट प्रक्रियेदरम्यान अॅक्टिन आणि मायोसिन चेंन एकमेकांवर सरकत असतात तुम्ही कुठल्याही पुस्तकात वाचून हे समजू शकता की ही प्रक्रिया कशाप्रकारे होते किंवा तुम्ही स्लाइडिंग फिलामेंट सिद्धांत गुगलच्या माध्यमातून सुद्धा माहिती करून घेऊ शकता अॅक्टिन आणि मायोसिन एकमेकांवर सरकणेही हेच स्नायूंचे कार्य आहे म्हणजे काय ज्या गतीने ही प्रक्रिया होते तेच स्नायूंचे कार्य आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर गती निश्चित करते कशाप्रकारे आकुंचन पावतात म्हणून जेव्हा आपण आकुंचन याबद्दल बोलतो तेव्हा आपण गती बद्दल सुद्धा बोलतो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्नायूद्वारे निर्मीत गती याबद्दल आपण बोलतो आहे हे आठव्या आठवड्यातील पहिले व्याख्यान आहे आज आपण स्नायूद्वारे निर्मित गती मोजणार आहोत तो एक शारीरिक असु शकते तो एक हृदयाचा स्नायू सुद्धा असू शकतो स्नायू द्वारे निर्मित मोजणी ही एक व्हिट्रो सेल कल्चर सिस्टम असते आपण त्यावर चर्चा करणार आहोत महत्त्वाचे घटक मी आधीच अधोरेखित केलेले आहे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की एक तर शारीरिक स्नायू असू शकते किंवा हृदयाचे स्नायू असू शकते किंवा हृदयांचे मायोसाइट्स असू शकते ते अॅक्टिन आणि मायोसिन फिलॅमेंट पासून बनतात आणि हे अॅक्टिन आणि मायोसिन फिलॅमेंट एकमेकांवर सरकतात अॅक्टिन आणि मायोसिन अशाप्रकारे एकमेकांशी जोडलेले असतात अॅक्टिन आणि मायोसिन फिलॅमेंट एकमेकांवर सरकतात यालाच स्लाइडिंग मोशन म्हणतात यातूनच पुढे आकुंचन प्रक्रिया होते आणि या आकुंचनच्या प्रक्रियेतूनच गती निर्माण होते हृदयांच्या टिशूपासून किंवा शारीरिक पेशीपासून निर्माण होणाऱ्या गती पेक्षा ही गती वेगळी असते जर हे एफसी असेल तर ते एफ एस के एम सी एम आहे प्रश्न हा आहे की आपण या दोन्ही फोर्सेस ला व्हिट्रो सेल कल्चर सिस्टम मध्ये कसे निश्चित करू आपण हे कशासाठी करतो आहोत कुठलीही गोष्ट करताना या गोष्टीला न्याय द्यायला हवा हे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ एखाद्यास ड्रग्स स्क्रीन करायची असतात किंवा मायोट्यूबचे फिनोटाइप स्नायू डिस्ट्रॉफीसाठी स्क्रीन करायचे असतात किंवा स्नायूसंबंधित विकार स्क्रीन करायचे असतात यासाठी तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचे टूल असावे लागते जसे आपण टूल सेल कल्चरमध्ये वापरलेले आहे असे टूल ज्यांनी आपण गती मोजू शकतो मग आपण हे कसे करु उदाहरणार्थ आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू डिस्ट्रॉफी उंदीर वेगवेगळ्या उत्परिवर्तित उंदीर उत्परिवर्तित स्नायू डिसऑर्डर तुम्हाला जे काही वापरायचे आहे तुम्ही हे मायोयुट्युब च्या वाढीसाठी वापरू शकता मी तुम्हाला आधीच स्पष्ट केलेले आहे कि मायोयुट्युब हा शारीरिक स्नायूंमध्ये अगदी छोटा घटक असतो हे मायोयुट्युब डिश मध्ये वाढलेले असतात तर अशाप्रकारे तुमच्याकडे हे कल्चर उपलब्ध आहे तुमच्याकडे विविध प्रकारचे ड्रग्स उपलब्ध आहे आणि तुम्ही आकुंचन मोजत आहात आपण आकुंचनाच्या प्रक्रियेदरम्यान निर्मित गतीला मोजत असताना तुम्ही वरील परिणामांचे परीक्षण करीत आहात जागतिक स्तरांवर अनेक प्रकारचे तंत्र उपलब्ध आहेत परंतु मी येथे एक विशिष्ट तंत्र तुमच्यासोबत चर्चेला घेणार आहे उपलब्ध तंत्रज्ञानाचा एक अविभाज्य घटक आहे हे तंत्र विकसित करण्यामध्ये मी पण एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे आणि हे तंत्र म्हणजे मायक्रो फॅब्रिकेशन ऑफ कॅन्टिलिव्हर्स यामध्ये कॅन्टिलिव्हर्स चा वापर स्नायूद्वारे निर्मित गती मोजण्यासाठी होतो हा माइक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टम चा भाग आहे ज्याला एमईएमएस म्हणतात आणि तुम्ही सुद्धा या बद्दल कधी ना कधी ऐकले असेलच काही याला बायो एमईएमएस सुद्धा म्हणतात M म्हणजे मायक्रो E म्हणजे इलेक्ट्रो M म्हणजे मेकॅनो किंवा मेकॅनिकल or mechanical S म्हणजे सिस्टम अशाप्रकारे माइक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टम किंवा बायो एमईएमएस होते आणि जेव्हा तुम्ही यामध्ये बायलॉजिकल घटक अंतर्भूत करता तेव्हा तुम्हाला कळते की मायक्रो सिस्टम मध्ये विद्युत किंवा यांत्रिक पैलूंचा अभ्यास कसा करावा आणि जर तुमच्याकडे बायोलॉजिकल नमुने असतील तर ते कसे मोजावे आणि जर तो मायक्रॉन परिणाम असेल तर तो 10 मायक्रॉन किंवा त्यापेक्षाही कमी असू शकतो मला येथे 2 मायक्रॉन ते 10 मायक्रॉन किंवा 100 500 मायक्रॉन म्हणायचे आहे याला मायक्रो सिस्टम म्हणतात जर तुम्हाला त्यापेक्षाही लहान घटकाबद्दल बोलायचे असेल तर तुम्हाला न्यानो सिस्टम्स म्हणजेच न्यानो इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टम्स अभ्यासावी लागेल यालाच एनईएमएस म्हणतात हे फारच लहान घटक असतात तुम्ही निवड केलेल्या रेंज वरती डिव्हाइसेस अवलंबून असतात हे काही डिव्हाइसेस आहेत ज्यामध्ये तुम्ही बायोलॉजिकल घटकांना अंतर्भूत करत आहात हे पुढच्या पिढीतील सेल कल्चर आहेत जे आपण प्रामुख्याने येणाऱ्या काही व्याख्यानांमध्ये चर्चेला येणार आहोत मायक्रो फॅब्रिकेशन लिथोग्राफी मायक्रो चॅनेल टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानावर आपण बोलणार आहोत आपण हिप्पोकॅम्पल न्यूरॉन मायक्रो चॅनेलशी संबंधित तंत्रज्ञान आणि प्रगत विद्युत प्रणाली याबद्दल बोलू याविषयी आपण येथे थोडक्यात बोलणार आहोत आपण प्लॅनर मायक्रो इलेक्ट्रोड अॅरे याबद्दल बोलू यावर उपलब्ध असलेले साहित्य ते पण आपण बघू आणि सोबतच आपण सेल संस्कृतीत फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर किंवा एफ ई टीएस विषयी सुद्धा बोलू आपण मायक्रो फॅब्रिकेशन ची सुरुवात करू मायक्रो फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी काय आहे आणि कशाप्रकारे मायक्रो फॅब्रिकेशन मध्ये उपयोगात येते आपण काही वेळापूर्वी मायक्रो कॅन्टीलिव्हर सिस्टम मूलत पाणी कॅन्टीलिव्हर विषयी चर्चा केलेली आहे या संदर्भात तुम्ही एएफएम बद्दल ऐकले असेल कॅन्टीलिव्हर अशाप्रकारे दिसतात तुम्ही ब्रिज बघितला असेल तेथे खांब नसतात त्याला आपण हँगिंग ब्रिज म्हणतो तो याच तत्वावर आधारित आहे तुम्ही हावडा ब्रिज बघितलेला असेल त्याला खाली कुठलाही आधार दिसत नाही हे ब्रिज कॅन्टीलिव्हर तत्वावर आधारित आहेत हे उदाहरण मी तुम्हाला फक्त समजण्याकरिता दिलेले आहे ही एक अत्यंत जवळची उपमा आहे तुम्ही स्विमिंग पूल मध्ये ड्रायव्हिंग बोर्ड बघितलेले असेलच ते याप्रकारे इकडून तिकडे जातात स्विमिंग पूलमध्ये ड्रायव्हिंग बोर्ड ची कल्पना करा हा स्विमिंग पूल आहे आणि तुम्ही येथे उभे आहात मग हा व्यक्ती पाण्यामध्ये उडी घेतो ही निलंबित फळी ज्यावर व्यक्ती फिरतो ती कॅन्टीलिव्हर आहे मी कॅन्टीलिव्हरचा आकार मायक्रोन पर्यंत कमी करतो आहे मी कॅन्टीलिव्हरचा आकार 200 किंवा 500 किंवा 1000 मायक्रोन पर्यंत कमी करतो आहे त्याची किती गरज आहे यावर ते अवलंबून असते मी 20 किंवा 50 पर्यंत जाऊ शकतो जेव्हा मी मायक्रो कॅन्टीलिव्हर बनवतो तेव्हा त्याला छोटे मेकॅनिकल डिव्हाइसेस किंवा मायक्रो कॅन्टीलिव्हर डिव्हाइसेस म्हणतात तुम्ही हे अशा प्रकारे वापरू शकता मग प्रश्न उद्भवतो असे स्ट्रक्चर्स कसे विकसित करायचे त्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत एक मार्ग म्हणजे ब्लॉक स्ट्रक्चर्स आपण सिलिकॉन मध्ये वापरतो मी येथे उदाहरण म्हणून सिलिकॉन चा उल्लेख केलेला आहे तुम्ही अशा पद्धतीचा मुखवटा वापरलेला आहे तुम्ही त्याच्या पृष्ठभागावर लेझर किंवा ईचींग टेक्निक वापरा तुम्ही सतत पृष्ठभागाला ईचींग करत आहात सतत ईचींग केल्यानंतर त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल तुम्हाला मायक्रो कॅन्टील्व्हरचा अॅरे मिळेल जो पृष्ठभागापासून खोदून वेगळा केल्या जाईल हा सखोल प्रोफाइल चा असेल हा सखोल प्रोफाइल तुम्ही बघू शकता ही खोली आहे आणि ही खोली आवश्यकतेनुसार विविध आकाराची असू शकते ती 1000 मायक्रोन असू शकते किंवा यापेक्षा वेगळे सुद्धा